इलेक्ट्रिक फिल्ड एज द ग्रेडियंट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिले की आपण कोणत्याही पॉईंट वरती E ला पोटेन्शियलचा वजा ग्रेडियंट असे लिहू शकतो तेथे जे V आहे त्याचे मोजमाप आपण या लेक्चर मध्ये करणार आहोत पण त्याआधी आपण हे समजून घेऊ की हे ग्रेडियंट ऑपरेटर म्हणजे काय ग्रेडियंट याला आपण असे लिहिले होते की पार्शियल डेरिव्हेटिव्ह x च्या दिशेने विथ रिस्पेक्ट टू x अधिक y पार्शियल y अधिक z पार्शियल z आता या ऑपरेटरला आपण 3 वेगळ्या रूपात वापरणार आहोत आपण त्याला E चे डायव्हरजन्स मोजण्यासाठी वापरतो आपण त्याला E चे कर्ल मोजण्यासाठी वापरतो आणि आता आपण त्याचा वापर स्केलर फिल्ड चे ग्रेडियंट मोजण्यासाठी करतो आता आपण या ग्रेडियंटचा अर्थ काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्याला हेदेखील कळेल E आणि V मध्ये काय संबंध आहे समजा येथे स्केलर फिल्ड आहे मी याला phi r असे लिहिणार आहे पोटेन्शियलच असेल असे नाही पण phi r हे एखाद्या खोलीमधील तापमानाचे वितरण देखील असू शकते आपण काय बघितले की मी जर दोन पॉईंट घेतले आणि त्यामधील फरक मोजला समजा की हा पॉईंट 2 आहे आणि हे 1 आहे तर हे T2 वजा T1 असेल याला आपण असे लिहू शकतो की पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ T विथ रिस्पेक्ट टु x डेल्टा x अधिक पार्शियल T भागिले पार्शियल y डेल्टा y अधिक पार्शियल T भागिले पार्शियल z डेल्टा z याला आपण ग्रेडियंट ऑफ T डॉट डेल्टा l असे दर्शविले आहे तर ग्रेडियंट म्हणजे एका पॉइंट पासून जवळील पॉइंट कडे जाताना झालेला स्केलर फिल्ड मधील बदल होय लक्षात घ्या कि वन डायमेन्शन मध्ये d भागिले dx गुणिले डेल्टा x हा बदल असतो हे म्हणजे थ्री डायमेन्शनल मधील तेच रूप आहे l आता आपण समजून घेऊया याची कल्पना कशी केली जाऊ शकेल समजा की मी येथे स्थिर तापमान असलेले पृष्ठभाग घेत आहे आपण बघुयात याचा अर्थ काय आहे ते जर मी समजा एखादा बॉक्स घेतला आणि त्याचे सगळे पृष्ठभाग हे समान तापमानाचे घेतले जोपर्यंत T बरोबर 100 डिग्री होत नाही किंवा या स्थिर पोटेन्शिअल असलेल्या पृष्ठभागाकडे बघा जर मी याला बॅटरी जोडली आणि बॅटरीची ही दुसरी बाजू ग्राउंड केली तर या सगळ्या वरील पोटेन्शियल हे V असेल किंवा ते EMF एवढे असेल हा देखील स्थिर पोटेन्शिअल असलेला पृष्ठभाग आहे V चा ग्रेडियंट किंवा T चा ग्रेडियंट हा या कॉन्स्टंट ला लंब असेल आपण तापमान किंवा पृष्ठभागावरील पोटेन्शियल च्या गुणधर्माबद्दल जे काही बोलत आहोत त्याला आपण कसे बघु शकतो हे समजून घेण्यासाठी आपण या पृष्ठभागावरती कॉन्स्टंट पोटेन्शियल ठेवूयात आपल्याला माहिती आहे की पॉईंट 1 पासून पॉईंट 2 पर्यंत जात असताना पोटेन्शिअल मध्ये होणारा बदल हा असतो ग्रेडियंट ऑफ V डॉट डेल्टा l जर आपण कॉन्स्टंट पोटेन्शिअल असलेल्या पृष्ठभागावरून फिरलो तर डेल्टा V बरोबर 0 असते आणि ग्रेडियंट ऑफ V डॉट डेल्टा l हे देखील 0 असते आणि हे म्हणजेच मॉड्यूलस ऑफ ग्रेडियंट ऑफ V मॉड्यूलस ऑफ l कोसाईन ऑफ डेल्टा l आणि ग्रेडियंट ऑफ V मधील कोन असते आणि याची किंमत 0 एवढी होते हे नेहमी 0 असेल जर तुम्ही कॉन्स्टंट पोटेन्शिअल असलेल्या पृष्ठभागावरून फिरवत असाल याचा अर्थ असा की कोसाईन ऑफ थिटा बरोबर 0 किंवा थिटा बरोबर 90 डिग्री आपण आत्ताच काही पाहिले की डेल्टा l आणि ग्रेडियंट मधील कोन हा 90 डिग्री आहे याचा अर्थ असा की ग्रेडियंट हा कॉन्स्टंट पोटेन्शिअल असलेल्या पृष्ठभागाला लंब आहे पण अजूनही आपल्याला त्याच्या दिशेबद्दल खात्री नाहीये की ते जास्त पोटेन्शिअल असलेल्या पृष्ठभागापासून कमी पोटेन्शिअल असलेल्या पृष्ठभागाकडे जात आहे किंवा कमी पोटेन्शिअल असलेल्या पृष्ठभागापासून जास्त पोटेन्शिअल असलेल्या पृष्ठभागाकडे जात आहे हे बघणे सुद्धा खूप सोपे आहे l When V0 then VV cosθ0 or θ90o जर कोसाईन थिटा बरोबर 1 असेल किंवा ते जर 0 पेक्षा जास्त असेल तर ग्रेडियंट ऑफ V डॉट डेल्टा l बरोबर 0 असेल कारण की हे 0 पेक्षा मोठे आहे याचा अर्थ असा की आपण कमी पासून जास्त पोटेन्शिअल कडे जात आहोत म्हणून हे कोसाईन थिटा बरोबर 1 किंवा ते शून्य पेक्षा जास्त धन असते याचाच अर्थ असा की कोसाईन थिटा ही धन असेल मी कमी पासून जास्त पोटेन्शिअल कडे जात आहे म्हणून ग्रेडियंट V डॉट डेल्टा l हे 0 पेक्षा मोठे असेल हे दर्शवते की कमी पोटेन्शियल पासून जास्त पोटेन्शिअल कडे स्थलांतरण करत आहे याचा अर्थ डेल्टा V हे कमी ते जास्त पोटेन्शिअल च्या दिशेने आहे आता भूमितीय दृष्ट्या याचा अर्थ काय हे आपण बघूयात समजा माझ्याकडे कॉन्स्टंट पोटेन्शियल असलेले दोन पृष्ठभाग आहेत हे एक आणि हे दुसरे हे V2 आहे हे V1 आहे आणि असे म्हणा की V2 हे V1 पेक्षा मोठे आहे तर येथे ग्रेडियंट हा याच्या प्रत्येक पॉइंटला लंब असेल आणि हे प्रत्येक ठिकाणी जास्त पोटेन्शिअल कडे निर्देश करेल आता आठवा की आपण बघितले होते इलेक्ट्रिक फिल्ड हे वजा ग्रेडियंट ऑफ V असते आणि याचा अर्थ असा की इलेक्ट्रिक फिल्ड ही जास्त पोटेन्शियल पासून कमी पोटेन्शियल कडे आहे इलेक्ट्रिक फिल्ड ही बरोबर उलट्या दिशेने असेल म्हणजेच इलेक्ट्रिक फिल्ड ही जास्त पासून कमी पोटेन्शिअल कडे निर्देश करत असेल तर आता तुम्हाला ग्रेडियंट आणि पोटेन्शिअल असलेल्या पृष्ठभागावरील संबंध काय ते समजले असेल ग्रेडियंट हे कॉन्स्टंट पोटेन्शियल असलेल्या पृष्ठभागाशी संबंधित असते खरे म्हणजे हे याला लंब असते आणि इलेक्ट्रिक फिल्ड जास्त पासून कमी पोटेन्शियल च्या दिशेने असते कारण ग्रेडियंट हे वजा आहे पुढे तुम्ही असे आत्ताच पाहिले आहे की आपण पोटेन्शिअला मांडू शकलो कारण की E चा कर्ल हा 0 आहे आणि हे दर्शवते की मी इलेक्ट्रिक फिल्डला वजा ग्रेडियंट ऑफ V असे लिहू शकतो हे असे सुद्धा दर्शवते की मी या दोघांना एकत्र केले म्हणजेच ग्रेडियंट चा कर्ल कोणत्याही घटकासाठी 0 असेल हा एक गणितीय गुणधर्म आहे आणि हे बघणे खूप सोपे आहे E0 implies E V V0 आपण बघूयात कि ग्रेडियंट चा कर्ल हा x पार्शियल x अधिक y पार्शियल y अधिक z पार्शियल z क्रॉस प्रॉडक्ट विथ x dVdx अधिक y dVdy अधिक z dVdz असते आपण आता z कंम्पोनंटकडे बघुयात x क्रॉस x हे मला 0 देते x क्रॉस y हे z देते हे असेल 2V भागिलेdx dy मी फक्त z कंम्पोनंटकडे बघत आहे X क्रॉस z मला y देते मला त्याची काही चिंता नाही y क्रॉस x हे z देते पण येथे वजा चिन्ह असेल म्हणून हे असेल वजा d 2 V भागिले dx dy आणि हे 0 असेल x∂xy∂yz∂z×x∂V∂xy∂V∂yz∂V∂z z componentz2V∂x∂y 2V∂x∂y0 कारण हा कर्ल 0 आहे V बरोबर असेल वजा ग्रेडियंट ऑफ V आणि ग्रेडियंट ऑफ कर्ल हा 0 होईल हे सगळे एकमेकांशी संबंधित आहेत यानंतर आपल्याला काय करायचे आहे की आपल्याला चार्ज डिस्ट्रीब्यूशन च्या पोटेन्शियल चे समीकरण लिहायचे आहे किंवा त्याचे मोजमाप करायचे आहे जसे की आपण इलेक्ट्रिक फिल्डच्या पोटेन्शिअलचे समिकरण पाहिले आहेत आपल्याला हे करायचे आहे कारण की तुम्ही आतापर्यंत हे बघितले असेल की E ही एक व्हेक्टर कॉन्टिटी आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा मला E चे मोजमाप करायचे असते मला या तीन घटकांचे मोजमाप करावे लागते दुसरीकडे जर मी आता पोटेन्शियल चे मोजमाप केले जी की स्केलर कॉन्टिटी आहे तर येथे इलेक्ट्रिक फिल्ड चे मोजमाप हे खूप सोपे होते कारण की मी फक्त या स्केलर कॉन्टिटीचा ग्रेडियंट घेतला की मला इलेक्ट्रिक फिल्ड मिळेल या दोन गोष्टी आपण पुढील लेक्चर मध्ये करणार आहोत